555 - टायमर सर्किट नमस्कार आणि परत एकदा स्वागत आहे तर या आठवड्यामध्ये आपण फंक्शन जनरेटर आणि ऑसीलेटर सुरू करणार आहोत आपण पूर्वीच एक फंक्शन जनरेटर पाहिलेले आहे आपण अजून दोन प्रसिद्ध उदाहरणे घेऊ आणि आणि त्यांच्यामध्ये एक समान गुणधर्म आहे हे तुमच्या लक्षात येईल जर तुम्हाला त्यापैकी एक किंवा अधिक समजले तर तुम्ही स्वतःचे सर्किट बनवू शकता ते जास्त अवघड नाही तर आज आपण एक प्रसिद्ध 555 - टायमर सर्किट पाहणार आहोत ही एका इंटिग्रेटेड सर्किट IC 555 टायमर च्या स्वरुपात उपलब्ध आहे तुम्ही त्याला ऑप एम्प वापरून सुद्धा बनवू शकता एकदा जर का तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तो सोपा आहे तर हा पाठ आहे IC 555 टायमर वरती आहे एक ऑसीलेटर सर्किट आहे आणि हे वापरून आपण एक स्क्वेअर वेव्ह तयार करू शकतो जसं आपण पूर्वीच्या फंक्शन जनरेटर मध्ये पाहिलं हे सर्किट वापरून आपण स्क्वेअर वेव्ह किंवा ट्रंगुलर वेव्ह कशी तयार करू शकतो ते पाहिलं तर चला बघू यामध्ये मुख्यतः दोन कंपॅरेटर असतात याला पाठ करण्याचा प्रयत्न करू नका याला समजून घ्या जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही स्वतःहून त्याला आठवून परत बनवू शकता त्यामुळे त्याला पाठ करण्याची गरज नाही त्यामुळे मी फक्त दोन कंपॅरेटर आणि एक पोटेन्शिअल डिव्हायडर घेतो तर आता आपण 2 कंपॅरेटर घेऊ हे ऑप एम्प आहेत त्यांना दोन इनपुट असतील प्लस मायनस आणि एक आउटपुट असेल हे एक पोटेन्शिअल डिव्हायडर असेल ज्यात तीन समान रेजिस्टन्स 1 2 आणि 3 असतील ही बाजू शून्य आहे ही बाजू पॉझिटिव्ह आहे याला आपण Vcc म्हणू आणि हा 0 V आहे हा R आहे हा R आहे आणि हा सुद्धा R आहे तर इथे व्होल्टेज किती असेल हा व्होल्टेज Vcc3 असेल हा व्होल्टेज 2Vcc3 असेल हा व्होल्टेज या व्होल्टेज च्या दोन तृतीय असेल या कंपॅरेटर चं काम आहे एका व्होल्टेज ची दुसऱ्या व्होल्टेज सोबत तुलना करणे जो मी काढलेला नाही त्याला मी आधी काढतो तर दुसरा व्होल्टेज आहे Vc तर इथे अजून एक व्होल्टेज असेल जो दुसरीकडून कुठून तरी येईल या व्होल्टेज ची तुलना या दोन पातळ्यांसोबत केली जाईल ठीक आहे तर आपल्याला या व्होल्टेज ची तुलना करायची आहे की हा 2Vcc3 पेक्षा जास्त आहे की कमी आहे हे आपल्याला करायचं आहे आणि याची तुलना करण्यासाठी आपल्याकडे हा कंपॅरेटर आहे आणि याची तुलना करण्यासाठी हा आहे तर हा कंपॅरेटर मला सांगेल Vcc यापेक्षा कमी आहे की नाही तर आपण काय करू शकतो आपण याला प्लसटर्मिनलला जोडू आणि याला मायनस टर्मिनलला जोडू त्यामुळे हा व्होल्टेज मला सांगेल की हे Vcc3 पेक्षा कमी आहे की जास्त आहे ठीक आहे तर आता हा जास्त असेल तर मी याला लिहितो हे आउटपुट हाय असेल आणि जेव्हा हे हाय असेल जर हे कमी असेल इनपुट निगेटिव्ह किंवा कमी असेल त्याचा अर्थ जर Vc Vcc3 आणि तसेच हा कमी असेल जर Vc Vcc3 असेल तर हे मला अशाप्रकारे सांगेल ठीक आहे त्याचप्रमाणे मी हे कंपॅरेटर जोडेल जे मला सांगेल हे यापेक्षा जास्त आहे की नाही समजा मला आउटपुट हाय हवे आहे जर Vc 2 Vcc 3 असेल तर हाय असेल आणि जर Vc 2 Vcc3 असेल तर लो असेल तर मला काय करावे लागेल मला हे प्लस टर्मिनल Vcc ला जोडावे लागेल आणि मायनस टर्मिनल येथे जोडावे लागेल त्यामुळे जर हा Vc जास्त झाला तर आउटपुट सुद्धा हाय होईल बरोबर त्यामुळे एकदा हे सर्किट अभ्यासले तर आपल्याला काहीही लक्षात ठेवायची गरज नाही तुम्ही याच्या विरुद्ध लॉजिक सुद्धा घेऊ शकले असते जर तुम्ही याला लो घेतलं असतं तर हे हाय असतं अशाप्रकारे तुम्ही हे सर्किट पूर्ण करू शकता त्यामुळे तुमची निवड ठरवा विचार करा काय करावे लागेल काय घ्यावे लागेल ठीक आहे आता मी काय करतो मी एक एस आर फ्लिपफ्लॉप घेतो एस आणि आर हि इनपुट आहेत आणि त्याला दोन आउटपुट असतात Q आणि Qbar हे एस आर फ्लिपफ्लॉप आहे मी हे या दोन्ही इनपुट ला जोडतो ठीक आहे पुन्हा एकदा तुम्ही याला रिसेट ला जोडू शकले असते आणि याला सेटला ते ठराविक नाही तुम्ही हा भाग येथे अशाप्रकारे पूर्ण करू शकता फक्त तुम्हाला काही गोष्टी त्याप्रमाणे जोडाव्या लागतील तर मी हे एस आणि आर कसेही जोडू शकतो तर त्यानंतर मी याबद्दल काय लिहू शकतो समजा हा हाय झाला तर Q केव्हा हाय होईल जर इथे सेट सिग्नल येत असेल तर Q हाय होईल तर जेव्हा Vc हा 2Vcc3 पेक्षा जास्त होतो तेव्हा हे हाय होईल ठीक आहे जर Vc याच्यापेक्षा जास्त असेल त्यामुळे जर माझ्याकडे रिसेट सिग्नल हाय असेल तर हा हाय आणि हा लो होतो याचा अर्थ हा हाय असला पाहिजे आणि आणि हा हाय होईल जेव्हा Vc या थ्रेशोल्डच्या खाली जाईल त्यामुळे हा लो होईल जेव्हा Vc हा Vcc3 पेक्षा खाली जाईल ठीक आहे जर हा व्होल्टेज वेळेसोबत बदलत असेल आणि जर तो वर जात असेल इथे व्होल्टेज च्या दोन पातळ्या आहेत जर हा या पातळीच्या वर गेला तर आउटपुट हाय होईल आणि जर हा या पातळीच्या खाली गेला तर आउटपुट लो होईल ठीक आहे तर हे फ्लिपफ्लॉप चे महत्वाचे भाग आहेत 2 कंपॅरेटर आणि 1 पोटेन्शियल डिव्हायडर आता मी काय करतो मला एक सतत बदलणारा ऑसीलेटिंग व्होल्टेज हवा आहे तर मी हा व्होल्टेज घेतो जो वेळेसोबत बदलत आहे त्यासाठी मी काय करतो मी एक कॅपॅसिटर घेतो त्याला C म्हणूया मी काही रेजिस्टन्स घेतो त्यांना Ra Rb म्हणू आणि ही बाजू मी मी Vcc पॉझिटिव्ह व्होल्टेज ला जोडतो आणि ही बाजू ग्राऊंडला जोडतो त्यामुळे ज्या क्षणाला मी ही जोडणी करेल या रेजिस्टन्स मधून करंट प्रवाहित व्हायला सुरुवात होईल आणि कॅपॅसिटर चार्ज व्हायला सुरुवात होईल त्यामुळे हा पोटेन्शिअल वाढत जाईल आणि हा मी Vc ला जोडेल कदाचित तुम्हाला माहित असेल मला हा कॅपॅसिटर व्होल्टेज Vc का मिळाला त्यामुळे ज्या क्षणाला मी हे सर्किट पूर्ण करेल हा व्होल्टेज वाढायला सुरुवात होईल त्यामुळे हा पोटेन्शिअल सुद्धा वाढायला सुरुवात होईल आणि आता मी काय करेल ट्रांजिस्टर वापरून बनविलेला स्विच घेईल आणि त्याला अशाप्रकारे जोडेल हे मी वेगळ्या रंगाने रेखाटतो त्यामुळे सुरुवातीला माझ्याकडे एक स्विच आहे जर तुम्ही तो स्विच बंद ठेवला तर त्यानंतर तो फक्त कॅपॅसिटर ला चार्ज करेल करंट असा वरतून खाली प्रवाहित होईल आणि त्यामुळे पोटेन्शिअल वाढत जाईल पण जर मी हा स्वीच चालू केला तर काय होईल त्यानंतर हे ग्राउंड ला जोडल्या जाईल हा पोटेन्शिअल 0V आहे त्यामुळे या कॅपॅसिटर मध्ये जर काही चार्ज असेल तर तो डिस्चार्ज होईल आणि ग्राउंड कडे जाईल हा पोटेन्शियल कमी होईल जर मी हा स्वीच जोडला तर कॅपॅसिटर ग्राउंड कडे डिस्चार्ज होईल आणि जर हा बंद ठेवला तर करंट Vc कडून येईल आणि हा कॅपॅसिटर चार्ज होईल आता मी असा स्विच घेऊ शकत नाही मी इलेक्ट्रॉनिक स्विच घेईन ट्रांजिस्टर वापरलेला स्विच ठीक आहे त्यामुळे जर पॉझिटिव्ह किंवा हाय व्होल्टेज या ट्रांजिस्टर च्या बेसला जोडला तर ट्रांजिस्टर शॉर्टसर्किट होईल त्यामुळे हा स्वीच सुरू होईल आणि करंट अशाप्रकारे प्रवाहित होईल आणि कॅपॅसिटर डिस्चार्ज होईल आणि जर मी इनपुटला काहीही दिले नाही किंवा लो व्होल्टेज लावला तर ट्रांजिस्टर ओपन सर्किट म्हणून काम करेल त्यामुळे हा जोडलेला असणार नाही त्यामुळे कॅपॅसिटर चार्ज होईल तर आता मी काय करेल मी निरीक्षण करेल की हा व्होल्टेज कसा वाढतो तर हा बंद असेल त्यानंतर हा व्होल्टेज वाढेल ज्यामुळे हे आउटपुट काही वेळासाठी हाय होईल ठीक आहे मी याला इथे जोडतो कारण तुम्ही म्हटले आहे की सुरुवातीला हा बंद आहे शून्य आहे त्यामुळे करंट प्रवाहित होत असतो आणि आणि हा व्होल्टेज वाटतो जर हा वाढत असेल तर या तर्कानुसार जेव्हा Vc या पातळीच्या 2Vcc3 पातळीच्या वर जाईल त्यानंतर हा व्होल्टेज हाय होईल त्यामुळे हा याला जोडलेला असेल आणि हा ट्रांजिस्टर शॉर्टसर्किट झालेला असेल त्यामुळे हा स्वीच सुरू होईल आणि कॅपॅसिटर डिस्चार्ज होईल आणि त्यामुळे पोटेन्शिअल कमी व्हायला सुरुवात होईल आणि हा Vc कमी व्हायला सुरुवात होईल तसा तो कमी होईल एका क्षणाला कंपॅरेटर आपल्याला सांगेल Vc थ्रेशोल्ड पेक्षा कमी झाला आहे त्यामुळे हे सर्किट रिसेट होईल आणि आऊटपुट लो होईल आणि एकदा ही कमी झाली की हा ट्रांजिस्टर बंद होईल आणि जर हा बंद असेल तर कॅपॅसिटर परत चार्ज व्हायला सुरुवात होईल पुन्हा एकदा अशाप्रकारे हा हे सर्किट चार्जिंग आणि डिस्चार्जिंग करत राहील ठीक आहे तर मला महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात लिहू द्या जर या ट्रांजिस्टर ला T1 म्हटले या बेसला B1 म्हटले तर व्होल्टेज VB1 असेल जर VB1 लो असेल तर T1 बंद राहील त्यामुळे कॅपॅसिटर C Ra आणि Rb रेजिस्टन्स मधून चार्ज होईल त्यामुळे Vc वाढेल जेव्हा Vc या 2Vcc3 पातळीच्या वर जाईल याला कंपॅरेटर 1 म्हणा तर याला Vcomp1 म्हणा त्यानंतर Vcomp1 हाय होईल आणि फ्लिपफ्लॉप सेट होईल आणि Q हाय होईल आणि त्यानंतर काय होईल तर आता Q म्हणजे VB1 आउटपुट कारण हे समान आहेत एकच आहेत VB1 हाय आहे त्यामुळे T1 चालू होईल त्यामुळे कॅपॅसिटर फक्त Ra मधून डिस्चार्ज होईल येथे Rb मधून करंट प्रवाहित होणार नाही करंट सरळ Ra मधून ग्राउंड कडे जाईल त्यामुळे Vc कमी होईल जेव्हा Vc हा Vcc3 या पातळीच्या खाली जाईल याला Vcomp2 म्हणू Vcomp2 हाय होईल आणि जर हा हाय असेल असेल तर रिसेट कार्यान्वित होईल त्यामुळे Q रिसेट होईल किंवा 0 होईल किंवा लो होईल ठीक आहे अशाप्रकारे हे कायम ऑसीलेट होत राहील मला वाटते तुम्हाला आता याची कार्यपद्धती नीट समजलेली आहे या पुढे आता आपण या सर्किट च्या फ्रिक्वेन्सी बद्दल बोलणार आहोत तर प्रश्न असा आहे आहे की फ्रिक्वेन्सी किती असेल किंवा कालावधी किती असेल ठीक आहे आणि आपण वेगवेगळ्या बिंदू साठी वेव्हफॉर्म काढू शकलो पाहिजे या बिंदूचा व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज इत्यादी मला वाटते तुम्हीही वाचू शकता कारण तुम्हाला माहित आहे तिथे प्रत्यक्षात काय आहे ठीक आहे तर आता आपण वेव्हफॉर्म काढू VB1 पासून सुरुवात करू आणि सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला काही सुरुवातीचे मूल्य गृहीत धरावे लागेल समजा सुरुवातीला हे हाय आहे तर हा सुरुवातीला हाय आहे तर आपण हाय मूल्यासह सुरुवात करू कॅपॅसिटर व्होल्टेज Vc ला मी इथे घेतो ठीक आहे जर सुरुवातीला हे हाय असेल तर कॅपॅसिटर Ra मधून डिस्चार्ज होईल तर कॅपॅसिटर व्होल्टेज ला थोडेसे आरंभी मूल्य असेल आणि पुन्हा एकदा हे आपण गृहीत धरले आहे की हे सुरुवातीचे मूल्य आहे त्यानंतर ते डिस्चार्ज होईल आणि 0V कडे जाईल ठीक आहे तर मी इथपासून सुरुवात करतो आणि आणि ते 0V कडे एक्सपोनेन्शियल पद्धतीने जाईल कारण हे एक RC सर्किट आहे इथे एक कॅपॅसिटर C रेजिस्टन्स Ra च्या सिरीज मध्ये आहे आणि नंतर इथे ग्राउंड जोडलेला आहे याचा अर्थ येथे जोडलेले आहे त्यामुळे कॅपॅसिटर टाईम कॉन्स्टंट RaC सह डिस्चार्ज होईल तो शुन्याकडे जाईल पण तो शून्याला पोहोचेल का तो पोहोचणार नाही कारण या क्षणाला जेव्हा तो Vcc3 पातळीला पोहोचेल काहीतरी वेगळे घडणार आहे ही ऊंची Vcc3 आहे हे जर Vcc3 असेल तर मी इथे 2Vcc3 पातळी दाखवतो ही पातळी Vcc3 आहे आता ज्या क्षणी कॅपॅसिटर व्होल्टेज इथे येईल चित्र बदलेल का कारण व्होल्टेज कमी आहे त्यामुळे हा ऑप एम्प कार्यान्वित होईल त्यामुळे इथे याचं आऊटपुट हाय होईल रिसेट सक्रिय होईल त्यामुळे हा लो होईल ठीक आहे जर हा लो असेल तर हा स्वीच बंद होईल ठीक आहे त्यामुळे या क्षणानंतर स्वीच बंद होईल आणि जर स्विच बंद होईल तर कॅपॅसिटर डिस्चार्जिंग च्या ऐवजी चार्ज व्हायला सुरुवात होईल कारण हा भाग जोडलेला नाही हा अशाप्रकारे जोडलेला असेल R नंतर Rb Ra हा आता इथे राहणार नाही तो ओपन झालेला आहे पण इथे व्होल्टेज Vcc असेल आणि ग्राउंड त्यामुळे हा चार्ज व्हायला सुरुवात होईल ठीक आहे त्यामुळे तो परत एकदा एक्सपोनेन्शियल पद्धतीने चार्ज होईल आणि तो Vcc कडे जायचा प्रयत्न करेल तर समजा ही उंची Vcc आहे त्यामुळे तो एक्सपोनेन्शियल पद्धतीने Vcc कडे जायचा प्रयत्न करेल पण तो तिथे पोहोचेल का तर तो पोहोचू शकणार नाही कारण तेव्हा तो 2Vcc होईल पुन्हा एकदा हे चित्र बदलेल या बिंदूला हा व्होल्टेज Vc 2Vcc3 च्या वर आहे त्यामुळे हा कंपॅरेटर सक्रीय होईल आणि सेट सक्रिय होईल त्यामुळे हा व्होल्टेज परत एकदा हाय होईल त्यामुळे हा ट्रांजिस्टर परत एकदा सुरू होईल त्यामुळे कॅपॅसिटर परत डिस्चार्ज व्हायला सुरुवात होईल तर तो परत एकदा डिस्चार्ज व्हायला सुरुवात होईल आणि 0V कडे जाण्याचा प्रयत्न करेल पण खात्रीने तो तिथे पोहोचणार नाही तो फक्त Vcc3 पर्यंत पोहोचेल त्यामुळे तो इथपर्यंत येईल आणि परत एकदा चित्र बदलेल तर अशाप्रकारे सर्किट असे 2Vcc3 आणि Vcc3 या दोन पातळ्यांमध्ये ऑसीलेट होईल आणि Vb बद्दल काय मी Vb ला Vout म्हणतो समजा हा सर्किटचा आउटपुट व्होल्टेज आहे जो असा ऑसीलेट होत आहे ठीक आहे तर या भागात जेव्हा कॅपॅसिटर डिस्चार्ज होत असते कॅपॅसिटर डिस्चार्ज का होत आहे ते डिस्चार्ज होत आहे कारण हा ट्रांजिस्टर चालू आहे आणि हा तेव्हाच चालू राहील जेव्हा हे हाय असेल तर इथे हा खात्रीने हाय आहे आणि इथे तो लो असेल त्यामुळे तो बंद असेल आणि त्यामुळे कॅपॅसिटर चार्ज होईल आणि इथे पुन्हा एकदा तो असा असेल पुन्हा एकदा हा असा असेल एकदम लो पातळीला नाही तर हाय किंवा लो म्हणजे काय याच्यासाठी कुठला व्होल्टेज विचारात घ्यावा लागेल किंवा लॉजिक 1 आणि लॉजिक 0 यासाठी कुठला व्होल्टेज विचारात घ्यावा लागेल या फ्लिपफ्लॉप साठी या कंपॅरेटर चे आउटपुट व्होल्टेज किती असेल तर हा ट्रांजिस्टर चालू बंद करण्यासाठी तंतोतंत किती व्होल्टेज लावावा लागेल या सगळ्या तंतोतंत व्होल्टेज च्या पातळ्या आपण येथे विचारात घेतलेल्या नाहीत आपण फक्त एवढेच विचारात घेत आहोत की हे केव्हा हाय असेल केव्हा लो असेल आणि हे कसं असे ऑसीलेट होईल तर आपण त्याला एका अंदाजित पातळी वरून पाहत आहोत विस्तृत पातळीवर नाही उदाहरणार्थ या त्यांच्या सप्लाय व्होल्टेज प्लस मायनस दुहेरी आहे का असं असेल तर तुम्हाला माहीत असेल औटपुत सुद्धा प्लस मायनस दुहेरी असेल पण एका डिजिटल सर्किटसाठी हा व्होल्टेज स्वीकार्य नाही त्यामुळे या गोष्टी सध्या आपण दुर्लक्षित करणार आहोत ठीक आहे तर मूळ प्रश्न होता फ्रिक्वेन्सी किती असेल तर आपल्याला तो कालावधी शोधून काढावा लागेल इथपासून इथपर्यंत कालावधी किती आहे या कालावधीला आपण TOFF म्हणू आणि याला TON म्हणू TOFF असा कालावधी आहे जिथे आउटपुट ऑफ किंवा लो असते TON असा कालावधी आहे जिथे आउटपुट ऑन किंवा हाय असते ठीक आहे तर आता आपण TOFF किती आहे ते शोधायचा प्रयत्न करू तुम्ही पाहू शकता कॅपॅसिटर चार्ज व्हायला सुरुवात होईल त्यामुळे Vc Vcc3 पासून चालू होईल आणि Vcc कडे जाण्याचा प्रयत्न करेल जर या कॅपॅसिटर ला थांबवायचा प्रयत्न केला नाही जर हा ट्रांजिस्टर येथे नसेल तर तो पूर्ण Vc पर्यंत जाईल ठीक आहे तर हा आपला टार्गेट व्होल्टेज आहे ठीक आहे तर सुरुवातीचे मूल्य आणि अंतिम मूल्य याच्या मध्ये फरक किती असेल मला म्हणायचं आहे सुरुवातीचे मूल्य आणि आणि टार्गेट मध्ये किती फरक असेल अंतिम मूल्य वजा सुरुवातीचे मूल्य किती असेल तर हे असेल Vcc Vcc3 जे 2Vcc3 एवढे असेल ठीक आहे तर हे एवढे आपल्याला हवा आहे त्यामुळे कॅपॅसिटर व्होल्टेज Vc तुम्ही लिहू शकता टार्गेट वजा हा भाग शेवटी काय होईल हा भाग 0 होईल आणि शेवटचे मूल्य टार्गेट असणार नाही कारण t अमर्याद∞ आहे Gapफरक टार्गेट - सुरुवातीचे मूल्य Vcc Vcc3 2Vcc3 Vc Target - target - initial e t Vcc - 2 Vcc3 e t हे तुम्हीसुद्धा शोधू शकले असते जसं की डिफरंशियल समिकरणं इत्यादी वापरून पण तुम्ही अशाप्रकारे सुद्धा त्याला लक्षात ठेवू शकता जर तुम्ही डिफरंशियल समिकरणं शिकलेले नसाल जर तुम्हाला हे ट्रांझियंट फॉर्मुला माहित नसतील तर तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता तर शेवटी ते टार्गेट मूल्याला पोहोचेल जेव्हा हे शून्य होईल आणि सुरुवातीला ते एक असेल त्यामुळे टारगेट वजा टारगेट रद्द होईल अशाप्रकारे व्होल्टेज बदलेल ठीक आहे आता आपल्याला शोधायचे आहे की ते सुरुवातीच्या मूल्यापासून 2Vcc3 पर्यंत येण्यासाठी किती कालावधी घेईल समजा ही वेळ आहे t 0 आणि हा वेळ आहे t toff तर कॅपॅसिटर व्होल्टेज ला Vcc3 पासून 2Vcc3 पर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ एवढा असेल Vc Vcc - 2 Vcc3 e toff 2 Vcc3 Vcc32 Vcc3 e toff 12e toff 2 e toff Toff ln2 𝜏 ln2 C RaRb तर आता त्या सारखेच आपण ऑन टाइम शोधायचा प्रयत्न करू आणि जेव्हा आपण Ton आणि Toff एकत्र घेऊ आपल्याला संपूर्ण कालावधी मिळेल विद्यार्थ्यांनो कृपया ठीक आहे तर आता आपण हा कालावधी Ton शोधायचा प्रयत्न करू त्यासाठी आधी आपण या काळामध्ये व्होल्टेज कसा बदलेल ते लिहायचा प्रयत्न करू तर तो 2Vcc3 पासून सुरु होतो ठीक आहे Vc 2Vcc3 पासून सुरू होतो

तर मी कालावधी 0 पासून सुरू करत आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याची ओरिजिन बदलू शकता तर मी हे पूर्वीचे मूल्य tOFF वजा करतो त्यामुळे तुम्ही याला लिहू शकता t tOFF पण मला वाटते ते किचकट होईल आणि आता मी या कालावधीला t ton म्हणू जे या मूल्यापासून सुरुवात होईल त्यामुळे हा वेळ असेल इक्वल t ton माझ लक्ष हे मूल्य शोधणे हे आहे कारण मला हा फरक ton शोधून काढायचा आहे आणि त्यासाठी जेव्हा हे मूल्य Vcc3 च्या खाली जाईल ते शोधून काढायचा आहे जर आपण गृहीत धरले की ton या वेळेला Vc हा Vcc3 ला पोहचेल तर मी या समीकरणांमध्ये ton टाकून याचे मूल्य लिहितो तर हे होईल e tonRa C ठीक आहे Time period Ra C ln2 RaRb C ln2 1frequency